इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 या आजच्या व्याख्यानांत परत आपले स्वागत आहेआपण दोन व्हेरिएबल्समधील फंक्शन चे लिमिट कसे काढायचे याबद्दल बोलनार आहोत तर मागील व्याख्यानात जे आपण पाहिले आहे की ही जर होत असेल तर चे लिमिट Lआहे याचा अर्थ या एपसीलोन डेलटा अप्रोच पध्दतीने वापरण्यात आले आहे दिलेली वास्तव संख्या इप्सिलॉन पॉझिटिव्ह आपण इप्सिलॉन पॉझिटिव्ह हि संख्या वजा इप्सिलॉनपेक्षा लहान आहे तर येथे आणि वजा त्याचे लिमिट L मधील फरक एक आरबीत्टरी एपिसिलोन साठी दिलेल्या संख्येसाठी एप्सिलॉनपेक्षा कमी असेल जेव्हा जेव्हा हे x y डेल्टा नेबरहूड क्षेत्रामध्ये x0 y0 बिंदूअसेल आणि आपण पाहिले की दिलेली संख्या L लिमिट आहे हे सिद्ध करण्यासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त आहे परंतु आपल्याला असा अंदाज आहे की लिमिट L किती आहे म्हणून आजच्या व्याख्यानात आपण हा क्रमांक L कसा मिळवावा आणि एपिसलन डेल्टा दृष्टिकोन एल याची पडताळणी करण्यासाठी अधिक व्यावहारिक मुद्द्यांचा शोध घेणार आहोत तर सिंगल व्हेरिएबलच्या फंक्शनची लिमिट बोलत असताना आपल्याकडे x axis वर यासारख्या विशिष्ट बिंदूकडे जाण्यासाठी दोन मार्ग होते तर सिंगल व्हेरिएबलच्या फंक्शनच्या बाबतीत आपण उजवीकडून या पॉईंटपर्यंत जाऊ शकतो किंवा सिंगल व्हेरिएबलच्या डाव्या बाजूस या बिंदू x0 वर जाऊ शकतो परंतु आता आपल्याकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्हेरिएबल्सची फंक्शन्स आहेत तर समजा येथे हे x अक्ष y अक्ष आणि अक्ष आहे तर प्लेनमध्ये आपल्याकडे या फंक्शन चे डोमेन आहे समजा आपल्याला येथे या बिंदू पर्यंत जायचे असेल तर या ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत या विशिष्ट बिंदू पर्यंत लिमिट x y पर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणत्याही दिशेने आणि या बिंदू पर्यंत कोणताही मार्ग वापरु शकतो सिंगल व्हेरिएबलच्या बाबतीत आपल्याकडे फक्त दोन मार्ग होते तर आपण उजवीकडील लिमिट आणि डाव्या बाजूला लिमिट तपासत होतो आणि जर ते समान असतील तर आपण म्हणतो की लिमिट अस्तित्वात आहे आणि लिमिट त्या मूल्याच्या समान आहे किंवा जर ते दोन लिमिट भिन्न असतील तर आपण त्यास लिमिट अस्तित्वात नाही असे म्हणू याठिकाणी आपल्याकडे विशिष्ट बिंदूकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत तर अशा परिस्थितीत काही विशिष्ट मार्गावर लिमिट शोधणे आणि हीच लिमिट असल्याचे सांगणे कठीण आहे म्हणून मी येथे टिपण्णी केल्याप्रमाणे हे लक्षात घ्या की हे x y दोन डायमेनशनल प्रतलात x0 y0 बिंदूवर जाते या विशिष्ट बिंदूकडे x y असणार्या असंख्य मार्ग आहेत x0 y0 जर अस्तित्त्वात असलेले लिमिट एकच असेल तर ते लिमिट सर्व मार्गाने समान असणे आवश्यक आहे याचा अर्थ विशिष्ट मार्गावर बिंदू P जवळ पोहोचणे आणि f x y फंक्शनची x y गेलेली x0 y0 लिमिट शोधूनही लिमिट प्राप्त करणे शक्य नाही तथापि जर हे लिमिट मार्गावर अवलंबून असेल तर जर आपल्याला दोन भिन्न मार्गासह एक भिन्नता आढळली तर ते लिमिट वेगळे आहे तर किमान आपण असा निष्कर्ष काढू शकतो की लिमिट अस्तित्त्वात नाही परंतु ती लिमिट दोन किंवा अनेक मार्गांद्वारे मिळविणे समान असू शकते परंतु ती विशिष्ट संख्या लिमिट आहे असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही कारण तेथे आणखी काही मार्ग असू शकतो जिथे लिमिट भिन्न असू शकते म्हणून काही विशिष्ट मार्गाची लिमिट शक्य नाही असा निष्कर्ष काढणे परंतु आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर आपल्याला दोन भिन्न मार्ग सापडले आणि त्या वाटेवर लिमिट भिन्न असेल तर आपण असे म्हणू शकतो की लिमिट अस्तित्त्वात नाही तर आता आपण या फंक्शनची काही विशिष्ट x y बिंदूकडे जाणारी मर्यादा शोधण्याच्या काही शक्यता पाहू उदाहरणार्थ या उदाहरणांचा विचार करा x वर्ग y भागिले x 4 अधिक y वर्ग आणि x y हे 0 0 x बरोबर असेल तर x पाथ आहे आणि दुसरे म्हणजे आपण पुन्हा तेच फंक्शन घेऊ आणि x y या मार्गावर 0 0 वर जाते y हे x वर्ग होईल म्हणून येथे याकडे जाण्यासाठी आपण दोन भिन्न मार्ग निवडले आहेत एक सरळ रेषा y बरोबर x आणि दुसरे आपण हे घेतलेले y वर्ग path बरोबर आहे तर या फंक्शनचे लिमिट आपण 0 0 बिंदूकडे x वर्ग इतके किंवा y बरोबर x वर्ग काय असेल तर हे दोन भिन्न पाथ जर आपण हे y बरोबर x घेतले असेल तर आपण येथे x च्या बरोबरीने ओरिजिन पर्यंत पोहोचलो आहोत तर आपण येथे x वर्ग ठेवू आणि नंतर पुन्हा y x होईल तर आपल्याकडे येथे x पॉवर 4 अधिक x वर्ग आहे आणि आता x 0 पर्यंत जाताना आपण जवळ येऊ शकतो कारण आता या पाथ x ची बराबरी केली आहे तर आता आपण हे 0 पर्यंत घेऊ या लिमिटचे काय होईल तर येथे लिमिट x 0 वर जाईल आणि हे x वर्ग आहे जे आपण रद्द करू शकतो तर आपल्याकडे अद्याप x चा वर्ग अधिक 1 आणि नंतर ही मर्यादा 0 वर जाईल तर या मार्गावर y या मूळ रेषेत x च्या समान आहे जी ओरिजिन च्या जवळ आहे आपल्याला हे लिमिट 0 असे मिळेल जर आपण y x वर्ग बरोबर घेतला तर या पाथ सह आपल्याकडे हे लिमिट x 0आहे पुन्हा हा पाथ y बरोबर x चा वर्ग हा 0 च्या जवळ देखील आहे परंतु या पॅराबोलिक मार्गाने येथे आपल्याकडे x बरोबर 0 आणि x वर्ग हे y पुन्हा x वर्ग आहे तर आपल्याकडे x पॉवर 4 आहे आणि y वर्ग हे x पॉवर 4 आहे तर या ठिकाणी आपण काय पाहिले कारण येथे x पॉवर 4 आणि नंतर आपल्याकडे येथे 2 x ची पॉवर 4 आहे तरहे लिमिट फक्त निम्मे असेल तर या पाथवर आपल्याला लिमिट अर्ध्यावर मिळत आहे सरळ रेषेत y बरोबर x चे लिमिट 0 आहे बाजूच्या y बरोबर x वर्ग लिमिट अर्धे आहे तर आता आपण असा निष्कर्ष काढू शकतो की हे लिमिट x y हे x वर्ग y भागिले x अधिक 4 अधिक y वर्गापर्यंत अस्तित्वात नाही या प्रकाराचे दुसरे उदाहरण आपण लिमिट x y वर 0 1 इनव्हर्स y ओवर x तर या ठिकाणी आपल्याकडे पुन्हा हे प्लेन आहे आणि आपण त्या बिंदूकडे 0 1 गाठत आहोत तर म्हणून येथे कुठेतरी पुन्हा दोन पाथांचा अवलंब करू आपण y फिक्स करू शकतो आणि x या बिंदूकडे उजवीकडे किंवा डाव्या बाजूने जाताना हे दोन मार्ग घेऊ तर या मार्गावर आपण y ला 1 निश्चित करू आणि मग आपण या दोन विशिष्ट पाथ सह या लिमिट चे मूल्यांकन करू तर या ठिकाणी जर आपण y च्या बरोबरीचे 1 निश्चित केले तर या दोन दिशानिर्देशांवरून x ते 0 पर्यंत जा तर जर आपण डाव्या बाजूला वरून गेलो तर x 0 वर जाईलआणि इनव्हर्स 1 ओव्हर x वर जाईल तर तुम्ही लक्षात घ्या की जर x ऋण असेल तर तर या सर्व संख्या येथे 1 ओव्हर x ऋण असेल म्हणून इनफीनिटीकडे जाईल हा 1 ओव्हर x ऋण इनफीनिटीकडे जाईल तर इन वर्स वजा इनफीनिटी हे ऋण pi भागिले 2 पर्यंत होईल त्याचप्रमाणे जर आपण या बिंदूच्या उजवीकडे 0 1 बिंदूकडे गेलो तर या ठिकाणी हे अनंत आणि tan इन वर्स इनफीनिटी बनेल तर आपल्याला pi भागिले २ हे लिमिट मर्यादा मिळेल तर या उदाहरणात पुन्हा आपण पाहिले आहे की दोन वेगवेगळ्या पाथ वर आपल्याकडे दोन वेगळे लिमिट आहेत तर आपण काय निष्कर्ष काढू शकतो की येथे दिलेले लिमिट येथे x y हे कडे जाईल इनव्हर्स y ओव्हर x अस्तित्वात नाही कारण हे लिमिट पाथ वर अवलंबून आहे जर आपण हे पुढील उदाहरण घेतल्यास xyओवर x वर्ग अधिक y वर्ग आणि x y 0 0 वर गेले तर या ठिकाणी आपण ओरिजिन कडे जात आहोत आहोत आणि फंक्शन xy ओव्हर x वर्ग अधिक y वर्ग आहे तर आपण सर्वसाधारण मार्ग y mx घेतो याचा अर्थ असा आहे की येथे y mx वेगवेगळ्या बरोबर समान आहेत तर आपण वेगवेगळ्या सरळ रेषांसह या टप्प्यावर पोहोचत आहोत तर या सरळ रेषांचा उतार वेगळा आहे तर मी कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो आणि नंतर या सरळ रेषांसह येथे 0 0 बिंदूकडे जाऊ तर या ठिकाणी येथे हे लिमिट काय असेल तर आपण आधी प्रमाणे y बदलू शकतो y तर येथे आपल्याकडे वर्ग असेल आणि नंतर वर्ग अधिक m वर्ग वर्ग आणि वर्ग रद्द होईल आणि आपल्याला ओवर 1 अधिक m वर्ग मिळेल तर आपण पुन्हा काय पाहत आहोत की m च्या भिन्न मूल्यांसाठी आपल्याला एक वेगळे लिमिट मिळत आहे म्हणूनच हे लिमिट पाथ वर अवलंबून असते आणि पुन्हा हे लिमिट अस्तित्त्वात नाही अशा लिमिट गणना करण्याचा वैकल्पिक दृष्टीकोन भिन्न कोऑरडीनेट प्रणालीचा वापर असू शकतो आणि आपण कार्टेशियन ते पोलर निर्देशांकात कॉऑरडीनेट प्रणालीचा बदल वापरू शकतो तर या ठिकाणी आपल्याला हे माहित आहे की हे आणि y हे आहे तर या ठिकाणी आपण आता वेगवेगळ्या कोऑरडीनेट प्रणालीवर आणि पोलर कोऑरडीनेट वर काम करत आहोत तर हे लिमिट x y वर जाईल xy ओवर x चा वर्ग y चा वर्ग हे sin theta cos theta घेतले जातील परंतु आपण येथे x बदलल्यास आपण x ला rcos theta आणि y ला म्हणून बदलू आणि मग x वर्ग अधिक y वर्ग हे r वर्ग होईल आणि हे लिमिट येथे x y 0 पर्यंत जाईल तेव्हा r 0 होईल कारण पोलर कोऑरडीनेट मध्ये आता आपल्याकडे हा r आहे आणि हा theta आहे तर theta वर अवलंबून न राहता आपण r 0 घेऊ आपण या ओरिजिन कडे जाऊ तर येथे हे लिमिट x y 0 0 पर्यंत जाईल ही मर्यादा r 0 पर्यंत जाईल आणि r cos theta ओवर r वर्ग आणि हा r रद्द होईल तर आपल्याला हा आणि मिळेल तर आपण पुन्हा काय निरीक्षण करतो की हे लिमिट थीटावर अवलंबून आहे तर जर आपण या लिमिट पर्यंत किंवाओरिजिन कडे आणि या बिंदूकडे जाण्यासाठी भिन्न कोन निवडले तर त्याचे मूल्य भिन्न असेल तर पुन्हा अशीच परिस्थिती आहे जेथे लिमिट कोनावर अवलंबून असते किंवा ती पाथवर अवलंबून असते म्हणू आपण शकतो कि हे लिमिट अस्तित्त्वात नाही परंतु आजच्या व्याख्यानात आपल्या लक्षात येईल की बर्याच ठिकाणी कोऑरडीनेट सिस्टीम खूप उपयुक्त आहे उदाहरणार्थ आपण या गणिताचा विचार करतो x वर्ग y ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि जर आपण कोऑरडीनेट सिस्टीमला पोलर सिस्टीम मध्ये बदलू तर नंतर पूर्वीच्याऐवजी आपण हे लिमिट x y 0 0 लिहू शकतो x वर्ग y ओवर x वर्ग y वर्ग इतका आहे तर r चे लिमिट पुन्हा 0 आणि x वर्ग हे r वर्ग square thetaव y हे r sin theta आहे आणि आपल्याकडे येथे x वर्ग पुन्हा r square square अधिक r वर्ग square theta आहे हे r वर्ग होईल तर आपल्याकडे लिमिट r 0 वर जाईल तर हे r आहे r वर्ग रद्द होईल आणि नंतर आपल्याकडे cos square theta आणि sin thetaआहेत आणि भागिले r वर्ग केले तर ते रद्दहोईल तर r वर्ग रद्द होईल आणि हे रद्द होऊन r 0 वर जाईल तर थिटा वर अवलंबून न राहता आपण येथे थिटाला फिक्स करीत नाही कारण थिटाचे मूल्य जे काही आहे ते येथे आपल्याकडे फायानाईट संख्या आहे आणि नंतर r 0 वर जाईल तर हे 0 होईल या प्रकरणात हे लिमिट 0 आहे तर कोऑरडीनेट सिस्टीम मध्ये बदल करून मूल्यांकन करणे सोपे होते आणि आपण आता लिमिट 0 असल्याचे निष्कर्ष काढू शकतो आपण पुन्हा लक्षात घेतले आहे की आपण हा पाथ निश्चित केला नाही कारण हे लिमिट येथे आपण स्वतंत्रपणे थीटापासून मिळवले आहे तर थीटाचे मूल्य निश्चित न करता आपल्याकडे या 0 वर पोचणे आहे तर हे लिमिट विशिष्ट पाथ वर नाही हा पाथ स्वतंत्र आहे म्हणूनच मी म्हणालो की अशा प्रकारे कोऑरडीनेट सिस्टीम बदलणे खूप उपयुक्त आहे उदाहरणार्थ आपण या विशिष्ट केस मध्ये पाहिले आहे कदाचित पुन्हा एक गोंधळ होईल की y च्या बाजूने या बिंदूकडे जाणे लाइनच्या बरोबरीने देखील 0 लिमिट देईल परंतु येथे आपण पाथ निश्चित केला आहे तर y बरोबर च्या बरोबर या 0 0 0 बिंदूकडे जाणाऱ्या सरळ रेषा आहेत तर असे करून y mx आणि या xला 0 ठेवल्यास दिलेली संख्या किंवा दिलेली लिमिट हे फंक्शनचे लिमिट आहे असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही परंतु या केस मध्ये कोऑरडीनेट सिस्टीम बदलून आता आपल्याकडे वेगळी सममुल्य कोऑर्डिनेट सिस्टम आहे जिथे आपण काहीही निश्चित केले नाही तर जर ते थीटा पेक्षा स्वतंत्र असेल तर आपण काही संख्येजवळ पोहोचत आहोत तर हेच लिमिट असेल आपण हे आणखी काही उदाहरणांसह स्पष्ट करू तर थीटा वर अवलंबून नाही म्हणून या ठीकाणी लिमिट अस्तित्त्वात आहे आणि लिमिट 0 आहे तर येथे sin इनवर्स x अधिक 2 y आणि 3 x अधिक 6 y आहे तर कोऑरडीनेट सिस्टीम मध्ये बदल न करता हा आणखी एक अप्रोच आहे आपण येथे हे बघू शकतो की हे x अधिक 2 y आहे आणि येथेही इनव्हर्स आर्ग्युमेंट पुन्हा 3 पट x अधिक 2 y आहे आपल्याकडे x अधिक 2 y इतकी संख्या आहे आणि येथे देखील 3 पट x अधिक 2 y आहे जर आपण नवीन व्हेरिएबल म्हणून x अधिक 2 y ला नवीन पॅरामीटर दिले तर मग आपण हे लिमिट इनव्हर्स मध्ये रूपांतरित करू तर हे म्हणून बदलले जाईल आणि इनव्हर्स तीन वेळा आणि लिमिट 0 पर्यंत जाईल तर पाथ फिक्स न करता हा आणखी एक सोयीस्कर मार्ग आहे तर आपण पुन्हा पाथ फिक्स करीत नाही परंतु आपण या रिलेशनला येथे अधिक 2 चा पर्याय दिला आहे जो या फंक्शनमध्ये सर्वत्र दिसतो तर येथे हे अधिक 2 आणि पुन्हा समान कार्यक्षमता होते परंतु 3 वेळा अधिक 2 सह आपण ने बदलले आहे तर हे आता 3 पट बनते आणि आता आपण एकाच व्हेरिएबलच्या लिमिट च्या अडचणीत बदल केले आहे ज्याची आपण गणना करू शकतो तर या प्रकरणात ते 0 भागिले 0 प्रमाणे आहे तर आपण एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो जो म्हणतो की हा 1 भागिले वर्गमुळात 1 वजा वर्ग आणि नंतर येथे 3 आणि 1 अधिक 9 वर्ग असेल आणि नंतरहे लिमिट 0 पर्यंत जाईल तर केस t 0 वर जाईल ते 1 असेल आणि नंतर आपल्याकडे 3 आहेत तर 1 भागिले 3 तर हे लिमिट 1 भागिले 3 असेल तर हा आणखी एक दृष्टिकोन आहे जो काही बाबतीत उपयुक्त ठरू शकतो जेव्हा आपण दोन व्हेरिएबल्सचे फंक्शन एका व्हेरिएबलमध्ये बदलू शकतो तर आता लिमिट वर काम करण्याविषयी काही रिमार्क तर आपल्याकडे काय आहे जर चे लिमिट L1 वर गेलीआणि x y वर गेले तर त्याचे लिमिट L2 येईल जर हे दोन लिमिट दिले तर आपण वेळा f x y मोजू शकतो आणि f x y चे लिमिट जर x y x0 y0 वर जात असेल तर k वेळा असेल तर हा k स्थिर आहे तर हे लिमिट वेळा असेल पुन्हा जेव्हा आपण हे f x y आणि अधिक किंवा ऋण g x y यांची बेरीज करतो तेव्हा आपल्याकडे तेथे L1 आणि L2 हे लिमिट असेल L1 अधिक आणि वजा जर हे प्लस असेल तर येथे प्लस दिसेल जर हे येथे वजा असेल तर वजा येईल आता आपल्याकडे आणि या दोन फंक्शन्सचा गुणाकार हा L1 आणि L2 च्या गुणाकारा इतका येईल जर आपल्याकडे भागाकार g x y भागिले f x y असेल तर या ठीकाणी जर हा L2 शून्य नसेल कारण आपण 0 ने भागाकार करू शकत नाही तर जर L2 शून्य नसेल तर हे लिमिट L1 L2 असेल या नियमांचे आणखी काही सामान्यीकरण जेव्हा आपण तेथे असमर्थता आणतो तेव्हा आपण कार्य करू शकतो म्हणून जेंव्हा x y x0 y0 असेल तर f x y चे लिमिट इनफीनीटी येईल आणि येथे जर असेल तर चे लिमिट इन्फिनीटी येईल तर या केसमध्ये जर x y x0 y0 येत असेल तर f x y g x y फंक्शन चा गुणाकार काढू शकतो तर आपल्याकडे येथे धन इन्फिनीटी आहे तर हे लिमिट देखील धन इन्फिनीटी असेल आपण दोन फंक्शन्सची बेरीज करू शकतो आणि जर वर जात असेल तर लिमिट घेऊ शकतो आणि हे इन्फिनीटी अधिक इन्फिनीटी जे आपल्याला माहित आहे की ते पुन्हा इन्फिनीटी येईल तर येथे आपल्याकडे अधिक इन्फिनीटी लिमिटआहे आणि जर पर्यंत जात असेल तर लिमिट ऋण इन्फिनीटी येत आहे तर या ठिकाणी एक ऋण इन्फिनीटी आणि दुसरे धन इन्फिनीटीअसल्याने त्यांचा गुणाकार ऋण इन्फिनीटी होईल कारण येथे एक ऋण आहे आणि एक धन आहे तर एक धन आणि एक ऋण असल्याने आपल्याला इन्फिनीटी मिळेल म्हणून हे इन्फिनीटी कडे जाईल जर आपल्याकडे f x y असेल आणि ते जर इन्फिनीटी कडे जात असेल आणि g x y काही मर्यादित वास्तविक संख्येजवळ येत असेल तर अशा ठिकाणी आपण लिमिट f x y अधिक किंवा ऋण चे मूल्यमापन करू शकतो हे आधीपासूनच इन्फिनीटीआहे आणि नंतर येथे आपल्याकडे g x y L च्या बरोबरीने आहे तर हि संख्या कोणती आहे याचा फरक पडणार नाही मग हे लिमिट केवळ इन्फिनीटी असेल दुसरे जर आपल्याकडे इन्फिनीटी असेल आणि नंतर हे लिमिट धन असेल तर या ठिकाणी आपण गुणाकाराच्या नियमात जाऊ शकतो तर लिमिट x y हे आणि g x y वर जाईल आणि हा गुणाकार समान असेल कारण हा L धन आहे म्हणून चिन्ह बदलणार नाही आणि ते धन इन्फिनीटी असेल आणखी काही तर येथे आपल्याकडे इनफीनिटी च्या जवळ जात आणि जवळ आहे जि एक ऋण संख्या आहे त्या ठिकाणी तो गुणाकार इनफीनिटीकडे जात असल्याने गुणाकार इनफीनिटी कडे जात आहे परंतु या ऋण मुळे हे ऋण इनफीनिटी कडे जाईल आता जर f x y इनफीनिटी कडे आणि g x y एक वास्तव संख्या येत असेल तर लिमिट हे वास्तव संख्या येईल त्या ठिकाणी भागाकार भागिले आहे तर येथे हे f x y इनफीनिटी कडे जात आहे आणि g x y ही काही संख्या L आहे अशा परिस्थितीत हे लिमिट 0 असेल तर आपण आज दोन व्हेरिएबल्सचे लिमिट कसे काढायचे ते पाहिले परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आता प्लेन मध्ये आपण कित्येक दिशानिर्देशांवरून एखाद्या विशिष्ट बिंदूकडे जाऊ शकतो एका परिवर्तनाच्या बाबतीत आपल्यास डाव्या बाजूच्या उजव्या बाजूला फक्त दोन दिशानिर्देश होते परंतु आता आपल्याकडे इन्फिनीटी दिशानिर्देश आहेत तर एका विशिष्ट दिशेने मोजण्याचे लिमिट मदत करणार नाही परंतु कमीतकमी जर आपल्याला दोन दिशानिर्देश आढळले जेथे लिमिट भिन्न आहेत तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की लिमिट अस्तित्त्वात नाही परंतु हे लिमिट अनेक मार्गांनी समान असू शकते तरीही हे लिमिट दोन किंवा अनेक पाथच्या लिमिट चे मूल्यांकन करून आपण निष्कर्ष काढू शकत नाही तर लिमिट मोजल्यानंतर पोलर निरदेशांक बदलत असलेले दोन दृष्टिकोन आपलयाला उपयुक्त ठरतील अशावेळी जर 0 पर्यंत पोचला असेल तर उदाहरणार्थ प्रश्नाची लिमिट हे ओरिजिन जवळ येते जर या ठिकाणी 0 पर्यंत थिटा वर अवलंबून न राहता जाईल तर मग आपल्याकडे जे काही नंबर मिळेल ते पाथ वर अवलंबून नाहीत आणि ते लिमिट असेल आणखी एक दृष्टिकोन आपण पाहिला आहे की आपण बर्याच परिस्थितीत एका संख्येस एका परिवर्तीत समस्येमध्ये रूपांतरित करू शकतो आणि मग आपण लिमिट पूर्ण करण्यासाठी एल' हॉस्पिटल 'नियम लागू करू शकतो तर आपण पुन्हा पुढच्या व्याख्यानात अधिक पाहुया की पोलर कोऑरडीनेट सिस्टीम मध्ये बदल करणे लिमिट चे मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु पुन्हा काळजी घ्यावी लागेल की लिमिट r 0 वर जाताना कोन थीटावर अवलंबून नसावी म्हणूनच जर स्वतंत्रपणे थिटा आपण काही संख्येकडे जात असेल तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो कीते लिमिट आहे परंतु जर ते लिमिट थीटावर अवलंबून असेल तर ती पुन्हा पाथ निर्धारित लिमिट असेल आणि म्हणूनच लिमिट अस्तित्वात नाही तर आपण या प्रकरणांवर अधिक चर्चा करूया की कोऑरडीनेट सिस्टीम ला पोलर कोऑरडीनेट सिस्टीम मध्ये कसे बदलता येईल आणि नंतर अधिक उदाहरणे सोडवू तर लेक्चर्स तयार करण्यासाठी हे संदर्भ वापरले गेलेत आणि लक्ष दिल्याबद्दल तुमचे आभार